तर आपण क्लॉक च्या डिझाईनवर चर्चा चालू ठेवूया म्हणून जर आपण आपल्या शेवटच्या व्याख्यानात आठवले तर आपण स्केव जिटर सेटअप टाईम आणि होल्ड टाईम यासारख्या काही बाबींबद्दल बोललो आणि त्या दरम्यान जास्तीत जास्त क्लॉक सायकल टाईम निश्चित करण्यात त्यांची भूमिका कशी असेल हे बघितला या दरम्यान एक तथाकथित पाइपलाइन प्रकारची अंमलबजावणी असते जिथे स्टोरेज स्टेज असतात ज्यामध्ये काही लॉजिक सर्किटरी असतात तर या व्याख्यानात आपण आज क्लॉक तील स्केव वर परिणाम करू शकणार्या विविध घटकांविषयी बोलण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणून मी हे मुद्दे एक एक करून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे तर आपण येथे पाहू शकता की मी हा शब्द लीफ नोड वापरला आहे तर मी पुन्हा एकदा हे स्पष्ट करीत आहे तर माझ्याकडे एक चिप आहे माझ्याकडे बाह्य क्लॉक सिग्नल आहे जो बाहेरून येत आहे आणि येथे बरेच टर्मिनल पॉईंट्स आहेत जिथे मला माझा क्लॉक सिग्नल फीड करावा लागेल आता यास माझे लीफ नोड किंवा माझ्या क्लॉक च्या नेटवर्क चे लीफ पॉइंट्स म्हणतात माझ्या क्लॉक च्या नेटवर्क मध्ये मला या सिग्नल ला या टर्मिनल पॉईंट्सशी जोडणे आवश्यक आहे मला या प्रत्येक पॉईंट त हे जोडावे लागेल आणि त्यांना लीफ नोड किंवा लीफ पॉइंट्स म्हणतात तर स्केव ला प्रभावित करणारा पहिला घटक म्हणजे नेटवर्क ची इलेक्ट्रिकल सिममेटरी तर इलेक्ट्रिकल सिममेटरी म्हणजे काय इलेक्ट्रिकल सिममेटरी म्हणजे मी कुठूनतरी क्लॉक निर्माण करीत आहे मी ते पाठवित आहे किंवा ते बर्याच पानांचे किंवा टर्मिनल पॉईंट त वितरीत करीत आहे आता इलेक्ट्रिकल सिममेटरी म्हणजे या प्रत्येक पाथ चा इलेक्ट्रिकल डीले काय असेल ते घटकांच्या संख्येवर अवलंबून असतील कारण आपणास कोणत्याही ट्रान्समिशन लाइन साठी माहित आहे रेसिस्टिव्ह आणि कॅपेसिटिव्ह पाथ वर परिणाम करतात आणि अर्थ देखील इन्दूक्टिव्ह इफेक्ट आहेत तर जर आपण वायर ना अशा प्रकारे रिकामे केले तर या वायरपैकी प्रत्येक वायरचा डीले शक्य तितक्या प्रमाणात असेल मग आपण एक प्रकारची सिमेट्री प्राप्त करू शकता हे नेटवर्क च्या इलेक्ट्रिकल सिमेट्री म्हणजेच तर येथे प्रथम पॉईंट नेटवर्क ची इलेक्ट्रिकल सिमेट्री आहे या आकृती मध्ये मी या पाथ चा डीले झाल्यास येथे जे काही दर्शविले ते म्हणजे या पाथ चा डीले आणि या पाथ चा डीले मला पाहिजे आहे ते म्हणजे हे डीले सर्व समान असावेत ही एक गरज आहे जी आम्हाला पूर्ण करावी लागेल आणि हा डीले इलेक्ट्रिकल डीले होण्याच्या दृष्टीने होत आहे जिथे आपण रेसिस्टिव्ह आणि कॅपेसिटिव्ह इफेक्ट समाविष्ट करीत आहोत पुढील मुद्दे म्हणजे क्लॉक बफर आणि इंटरकनेक्ट्सची प्रक्रिया भिन्नता बरं क्लॉक बफर ही एक गोष्ट आहे जी आपण पुन्हा परत पाहू आणि अधिक तपशीलांसह चर्चा करू याचा अर्थ असा की आपल्याला या क्लॉक सिग्नल एका प्रकारच्या सिग्नल मध्ये दिसतात जिथे हजारो लिफ नोड असू शकतात हजारो लिफचे क्लॉक असू शकतात किंवा आणखी बरेच काही तर मी म्हणालो की आपण एकाच लाईन ने हजारो इतर पॉईंट शी थेट संपर्क साधू नये अशी अपेक्षा करू शकत नाही तर आपल्याला काही प्रकारचे बफर आवश्यक आहे एकतर सध्याचा बफर जो वेगवेगळ्या क्लॉक पॉइंट्ससाठी फिट असू शकेल किंवा आपल्याकडे असे काही प्रकारचे बफर नेटवर्क असू शकेल येथून आपण शक्यतो फीड करू शकता तर अर्थात परस्पर संबंधाची लांबी देखील असेल कॅपॅसिटी या बफरस डीले देखील प्रभावित करते हे दोन्ही येथे महत्त्वाचे असतील तर प्रक्रियेतील भिन्नता म्हणजे जेव्हा हे फॅब्रिकेट केले जातात तेव्हा एका बफरपासून दुसर्या बफरमध्ये काही फरक पडतील म्हणून डीले करण्याच्या बाबतीत कोणताही 2 बफर अगदी एकसारखे असू शकत नाही म्हणून त्या स्केव ची ओळख होऊ शकते व्हीएलएसआय सर्किट मध्ये आणखी एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे सर्किटचा डीले एखाद्या प्रकारच्या सब सर्किटची डीले हे वीजपुरवठ्यावर अवलंबून असते म्हणून चिप च्या आत पुन्हा काही प्रमाणात फयसिकल एफ्फेक्टमुळे पॅरासिट एफ्फेक्ट पडतात जर वीजपुरवठ्यात फरक असेल तर परिणामी सर्किट च्या डीलेत पुन्हा वजा बदलू शकेल जो पुन्हा स्केव चा परिचय देऊ शकेल तर तिसरा मुद्दा म्हणजे क्लॉक तील बफरची वीजपुरवठा भिन्नता नंतर क्लॉक लीफ वरील नोड कडे जाणाऱ्या सर्व मार्गांची जोडणी करण्याची कॅपॅसिटी ते इलेक्ट्रिकल एकसारखे असू शकत नाहीत त्यापैकी काहिंसाठी क्षमतेचे जोडणे इतरांच्या लाईन वर परिणाम करतात आम्ही आधीपासूनच चालत असलेल्या इतर लाईन च्या तुलनेत अधिक असू शकतो तर काही लाईन मध्ये जास्त प्रमाणात डीले होऊ शकेल आणि मगच या समस्येवर लक्ष देणे आवश्यक आहे आणि अर्थातच डाय समान तापमानात फरक जर आपण आपल्या चिप ची योग्य प्रकारे रचना केली नाही तर काय होईल कदाचित ते म्हणजे आपल्या सिलिकॉनचा काही भाग इतर भागा पेक्षा जास्त गरम होईल आता आपणास माहित आहे की या बर्याच उपकरणांचे फयसिकल पॅरामीटर्स ते तपमानातील बदलांसह बरेच लक्षणीय बदलतात म्हणून जर चिप चा एक भाग इतर भागापेक्षा उष्ण असेल तर कदाचित एका भागाची डीले दुसर्या भागाच्या डीले पेक्षा भिन्न असेल म्हणूनच स्केव जची ओळख होऊ शकते तर असे बरेच घटक आहेत ज्यासाठी स्केव तयार केले जाऊ शकतात आणि अशा भिन्नतेचे प्रभाव नियंत्रित करणे खूप अवघड आहे त्यापैकी काही नियंत्रित करणे जवळजवळ अशक्य आहे मी याबद्दल बोलू इच्छित आहे बरं काही संज्ञांचे आधीपासून आपण मागील व्याख्यानात यापूर्वी परिचय करून दिले होते परंतु मी पुन्हा त्यास आणू म्हणून आम्ही कधीकधी क्लॉक च्या रुंदी बद्दल बोलतो क्लॉक कालावधी रुंदी क्लॉक च्या कालावधी इतकी नाही क्लॉक ची रुंदी म्हणजे क्लॉक किती काळ जास्त राहील याचा अर्थ असा आहे कारण क्लॉक पुन्हा उंच वाढते कमी होते क्लॉक ची रुंदी ही टाईम कालावधी आहे ज्यासाठी क्लॉक जास्त राहील काही फ्लिप फ्लॉपला यासाठी मिनिमम कालावधी आवश्यक असू शकतो कमीतकमी कालावधी ज्यासाठी क्लॉक सिग्नल उच्च असणे आवश्यक आहे जेणेकरून फ्लिप फ्लॉप योग्य रित्या कार्य करेल जसे आपण पहात आहात आपल्याकडे फ्लिप फ्लॉप असू शकतो जो एज ट्रिगर झाला आहे म्हणजे जेव्हा आपण 0 ते 1 कमी असेल तेव्हा अपेक्षा करता उच्च पर्यंत म्हणजे क्लॉक च्या इनपुटवर येत आहे यामुळे इनपुट मूल्य ट्रिगर आणि स्टोर होईल परंतु क्लॉक ला लागू असलेली पल्स इतकी अरुंद आहे की फ्लिप फ्लॉप नोंदणी करण्यास सक्षम नाही उदाहरणार्थ एक पिकोसेकंद रुंदीची पल्स ट्रिप करण्यासाठी सामान्यतः फ्लिप फ्लॉपसाठी ते पुरेसे नसते ती पल्स मिनिमम रूंदीची असणे आवश्यक आहे तरच फ्लिप फ्लॉप एज कमी करण्यास आणि योग्य मार्गाने कार्य करण्यास सक्षम असेल ती क्लॉक च्या रुंदीची मर्यादा आहे मग हा सेटअप टाईम येईल टी सेटअप किंवा t su दोन्ही द्वारे समान सेटअप टाइम द्वारे दर्शविला जातो मी पुन्हा सांगतो म्हणून पुनरावृत्ती करण्यात कोणतीही हानी होत नाही क्लॉक ची एज दिसण्यापूर्वी फ्लिप फ्लॉपवर इनपुट स्थिर असणे आवश्यक आहे तर ट्रिगर केलेल्या सकारात्मक एज प्रमाणे ते एक उच्च एज आहे ट्रिगर केलेल्या नकारात्मक एजसाठी ती कमी एज आहे एज येण्यापूर्वी माझा डेटा इनपुटमध्ये ठेवण्यासाठी मिनिमम किती टाईम आहे हा होल्ड टाइम आहे तो तथा कथित सेटअप टाइम आहे सेटअप टाईम अशी टाईम आहे जी मला क्लॉक ची एज येण्यापूर्वी इनपुट डेटा लागू करण्यासाठी दिली जाणे आवश्यक आहे हा सेटअप टाईम आहे त्याचप्रमाणे होल्ड टाइम येतो जो टी होल्डद्वारे दर्शविला जातो किंवा t होल्ड तुम्हाला आठवते हे क्लॉक च्या एजवर आल्यानंतर येते एजवर अवलंबून क्लॉक संक्रमणे उच्च किंवा कमी झाल्यानंतर फ्लिप फ्लॉपमध्ये इनपुट स्थिर असणे आवश्यक आहे म्हणून जेव्हा क्लॉक ची एजअसते तेव्हा एज येण्यापूर्वी माझ्याकडे कमीतकमी टाईम असणे आवश्यक आहे मी माझा डेटा स्थिर ठेवणे आवश्यक आहे आणि एज आल्यानंतर देखील माझा डेटा स्थिर ठेवणे आवश्यक आहे असे नाही की जेव्हा जेव्हा एज येते तेव्हा मला माहित आहे की गोष्ट घडली आहे आणि मी पूर्ण केली आहे मी माझा डेटा ताबडतोब काढून टाकतो असे नाही आपण फक्त होल्ड टाईम नंतर आणि क्लॉक ची एज येण्यापूर्वी डेटा काढून टाकू शकता आपण थोडासा आधी डेटा लागू केला पाहिजे तर सारांश सांगा उदाहरणार्थ अग्रणी एज फ्लिप फ्लॉपसाठी माझी एज येथे येत आहे ही माझी टाईम आहे म्हणून माझा इनपुट डेटा येथून प्रारंभ होण्यास तयार असणे आवश्यक आहे आणि येथे पर्यंत लागू करणे आवश्यक आहे हा माझा सेटअप टाईम आहे हा माझा होल्ड टाइम आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि शेवटच्या गोष्टी म्हणजे हे प्रोपोगांशन डीले प्रोपोगांशन डीले म्हणजे आउटपुट बदलण्यासाठी किती टाईम आवश्यक आहे ते क्लॉक च्या एजवरुन पहाणे तर आऊटपुट म्हणजे फ्लिप फ्लॉप आणि लॉजिक चे संपूर्ण डीले प्रोपोगांशन डीले हे नाही जास्तीत जास्त प्रोपोगांशन डीले काय आहे हे क्लॉक च्या एजपासून प्रारंभ करणे नंतर माझे आउटपुट उपलब्ध होईल तर ते एकतर निम्न ते उच्च किंवा निम्न ते कमी असू शकते तर आपण कार्य करत असलेल्या क्लॉक च्या एज नुसार ते t p कमी ते उच्च किंवा t p ते खाल पासून कमी असू शकते प्रोपोगांशन होण्यास डीले झाला आहे म्हणून सेटअप अपसेट रहा म्हणून मी येथे आकृत्या दर्शवित आहे आपण हे अगदी स्पष्टपणे पाहू शकता तर म्हणून माझ्याकडे एक फ्लिप फ्लॉप आहे इनपुट येत आहे हे माझे इनपुट आहे येथे मी एक फ्लिप फ्लॉप दर्शवित आहे परंतु एक मध्ये म्हणजे पाईपलाईन मध्ये फ्लिप फ्लॉपचा एक सेट असेल म्हणून नोंदवा म्हणूनच मी वेक्टर नोटेशनमध्ये दर्शवित आहे इनपुट डेटा येत आहे या नोटेशनचा अर्थ डेटा बदलत आहे म्हणून येथे माझा नवीन डेटा येत आहे म्हणून माझा नवीन डेटा इनपुटवर आल्यानंतर मी कमीतकमी टायमिंग साठी टी सेटअप साठी स्थिर ठेवणे आवश्यक आहे त्यानंतर माझ्या क्लॉक ची एज येऊ शकते आणि माझ्या क्लॉक ची एज येण्यापूर्वी मी माझा डेटा दुसर्या टायमिंग स स्थिर ठेवणे आवश्यक आहे म्हणून माझा डेटा क्लॉक च्या कमीतकमी टायमिंग पूर्वी आणि क्लॉक च्या कमीतकमी टायमिंग स स्थिर ठेवणे आवश्यक आहे सेटअप आणि होल्ड टाइमची ही आवश्यकता आहे म्हणून आपण म्हणू शकता की मला माझा डेटा एक काळासाठी स्थिर ठेवणे आवश्यक आहे जो या टाईम मर्यादित टी सेटअप पेक्षा टी होल्डपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे कॉन्स्ट्रेनाइटेड पिन म्हणजे अशा टायमिंग ची मर्यादा योग्य इनपुट डेटा साठी समाधानी असणे आवश्यक आहे तर आपण असे एक दृश्य पाहू हे मी नुकतीच सादर केलेली वेगळी टाईम डी फ्लिप फ्लॉप दर्शवते क्लॉक सिग्नल येत आहे मी फक्त क्लॉक पल्सची रुंदी हीच म्हणाली आहे आणि क्लॉक येण्यापूर्वी D इनपुट कमीतकमी t सेटअप टाईम लागू करणे आवश्यक आहे आणि क्लॉक येण्यापूर्वी ते तेथे असणे आवश्यक आहे कमीतकमी t होल्ड टाईम सब सेटअप आणि होल्ड आणि हे t प्रोपोगांशन hl म्हणजे क्लॉक च्या एज आल्या नंतर किती टाईम हे Q आउटपुट उपलब्ध असेल D लागू झाल्यानंतर क्लॉक जाईल येथे काही t p hl असतील की आउटपुट उपलब्ध आहे Q बदल येथे तर हा होल्ड टाईम t p hl आहे म्हणून आम्ही चर्चा केलेल्या या टाईम आहेत सेटअप टाईम टाईम एज क्लॉक ची रुंदी आणि प्रोपोगांशन डीले क्लॉक च्या पोलोच्या सापेक्षतेनुसार जे काही कमी ते जास्त होईल आता जर मला कॅसकेडिंग फ्लिप फ्लॉपflip flops माहित असेल टायमिंग बरेच प्रश्न आहेत जे आम्ही आता एकेक करून पाहू म्हणून जर फ्लिप फ्लॉप प्रोपोगांशन होण्यास डीले होल्ड टायमिंग पेक्षा जास्त असेल तर एक समस्या उद्भवू शकते दुसरा टप्पा कमिट करू शकतो तो फ्लिप फ्लॉपच्या आउटपुटच्या बदलांआधी इनपुट असेल पहा होल्ड टाइम म्हणजे आपण पुन्हा एकदा काय आठवत असाल होल्ड टाइम म्हणजे क्लॉक ची एज बरोबर आल्यानंतर डेटा स्थिर ठेवणे मिनिमम टाईम आहे तर क्लॉक दोन्ही फ्लिप फ्लॉपला दिले जात आहे तर क्लॉक आल्यानंतर म्हणून आपण दुसर्याबद्दल जितका विचार करता तितके माझे इनपुट मिनिमम स्थिर ठेवले पाहिजे तर आपल्या फ्लिप फ्लॉपच्या प्रोपोगांशन डीले म्हणजे काहीतरी आहे म्हणून क्लॉक आल्यानंतर काही काळ डीले झाल्यावर ही स्केव ची भूमिका स्थिर होते आणि जर तो डीले होल्ड टायमिंग पेक्षा जास्त झाला तर याचा अर्थ असा आहे की आपल्या दुसर्या फ्लिप फ्लॉपला मिनिमम टाईम मिळत नाही ज्यास तो योग्य प्रतिसाद देऊ शकेल तर टायमिंग त त्रुटी असू शकते आता हे आकृती योग्य परिस्थिती दाखवते मग काय असावे आपण तेच 2 फ्लिप फ्लॉप एकाला दुसर्याला फीडिंग करत आहात म्हणून शेवटचे क्लॉक दर्शविले गेले आहे हेच क्लॉकिंग आहे येथे मी हे दर्शवित आहे इनपुट डेटा इनपुट डेटा क्लॉक च्या एजच्या आधी कमीतकमी t सेटअप टायमिंग साठी लागू केला जातो आणि क्लॉक ची एज आल्यानंतर हे इनपुट मिनिमम t होल्ड टाईम असले पाहिजे मिनिमम त्यापेक्षा जास्त होय असले पाहिजे खरं तर स्थिर आहे तिथे कोणतीही अडचण नाही परंतु कमीतकमी तेवढे जास्त असावे आणि दरम्यान किंवा या प्रोपोगांशन डीले आणि ही लाईन आहे हे tp lh काही आहे असे म्हणू नये समजा या tp lh त्यामुळे इनपुट हे जास्त टाईम स्थिर असणे आवश्यक आहे आणि केवळ या tp lh Q0 स्टेट योग्य बदलेल आणि पुढच्या क्लॉक त पुन्हा Q1 होईल तेव्हा Q 0 1 होईल पुढच्या क्लॉक मध्ये tp hl t सेटअप आणि tp hl डीलेनंतर क्यू 1 पुन्हा 1 होईल तर अशाप्रकारे फ्लिप फ्लॉप बरोबर काम करत जाईल ऑपरेशनचा हा योग्य देखावा आहे आता आपण हे पाहूया की जेव्हा समस्येचे उद्दीष्ट काय आहे त्याचे उत्तरार्धात दोन टप्पे दरम्यान क्लॉक असते तेव्हा त्यासंदर्भात काही उदाहरणे पाहू या येथे मी आम्ही येथे मुद्दाम इनव्हर्टर सादर केला आहे येथे 2 D फ्लिप फ्लॉप आहेत क्लॉक इनपुट C1 C2 आहेत C1 ही एक सकारात्मक एज ट्रिगर आहे C2 ट्रिगर केलेली नकारात्मक एज आहे तर इन्व्हर्टरमुळे समान क्लॉक या दोहोंना चालना देईल परंतु हे इन्व्हर्टर आम्ही फक्त हे दर्शविण्यासाठी परिचय करून देतो की C2 मध्ये थोडासा डीले होईल क्लॉक C2 नंतर C2 स्केव D आहे समजा येथे आपल्याकडे कॉम्प्यूटेशन सर्किट आहे साधे OR गेट आहे येथे काय होते ते सांगा ही परिस्थिती आहे जिथे मी या इन्व्हर्टरच्या डीले कडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून मी असे गृहित धरत आहे की C1 आणि C2 जवळजवळ एकाच टाईम सक्रिय होत आहेत C1 मधील 1 ते 1 आणि C2 मधील 1 ते 0 एकत्र आहेत तर त्यानंतर फ्लिप फ्लॉपची डीले या फ्लिप फ्लॉपची डीले तसेच OR गेटची डीले पुढील फ्लिप फ्लॉपसाठी OR गेट प्लस सेटअप टायमिंग डीले होईल पुढील क्लॉक येण्यापूर्वी म्हणून पुढचे क्लॉक येण्यापूर्वी D2 जास्त काळासाठी स्थिर असणे आवश्यक आहे या प्रोपोगांशनच्या डीलेनंतर आणि हे किंवा D2 चे आउटपुट 1 झाल्यास म्हणा कारण प्रश्न 1 नंतर 1 होईल OR चे डीले हे आउटपुट 1 होते आणि हे कमीतकमी टी सेटअप साठी स्थिर ठेवले पाहिजे t कडे फक्त असे आहे की ते योग्य रित्या कार्य करेल शीतर कंडिशन आहे की पल्सची रुंदी ही फ्लिप फ्लॉप प्रोपोगांशन डीले जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे या लॉजिक सर्किट च्या जास्तीत जास्त क्रमाने या ऑर्डरला डीले करायचा आहे मी या सर्व तीन गोष्टी एकत्र घेतल्याबद्दल सांगत आहे क्लॉक स्केव न केल्यास मी येथे इनव्हर्टरच्या डीले कडे दुर्लक्ष करीत आहे अशी परिस्थिती आहे परंतु येथे क्लॉक स्केव केले जाईल तर काय होईल ते असे आहे क्लॉक च्या स्केव मुळे येथे डीले होईल हे पहा C2 डीले होईल हे येथे दर्शविलेले आपले स्केव असेल तर क्लॉक 0 ते 1 व जाणारे क्लॉक 2 ते 1 वरून जाण्यास डीले होईल हे t इन्व्हर्टर t iv आणि v बरोबर आहे जेणेकरून तेथे असलेले एकूण t w होते कारण हे प्रत्यक्षात वजाबाकी मिळत आहे कारण कोणत्याही मार्गाने आपणास काही कमी डीले होण्याची आवश्यकता आहे परंतु आधीच क्लॉक डीले झालेला आहे या डीलेनंतर आपण पाहू शकता की हे डीले होत असल्याचे सर्वकाही प्रथम 1 जेव्हा जेव्हा हे क्लॉक येते तेव्हा हे 3 डीले त्या t ff किंवा t su नंतर येत आहेत परंतु दुसरा एक या इन्व्हर्टर डीलेनंतर संगणनास प्रारंभ करतो कारण या क्लॉक ची एज या t डीले नंतर येते तर वास्तविक या सेकंदासाठी मर्यादा कमीतकमी टी इन्व्हर्टर वजा व कमीतकमी वजा होईल येथे 2 परिदृश्य आहेत मी येथे दर्शवित आहे येथे हा एक OR गेट आहे हा सेटअप टाईम आहे जिथे तिथे फक्त समान आहेत हे मर्यादित प्रकरण आहे म्हणून जेव्हा क्लॉक स्केव आहे आपण या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे आपल्याला हे माहित असले पाहिजे या प्रकारच्या सर्किट साठी ही परिस्थिती असेल पुढील केस उलट जेथे C1 डीले आहे येथे आपण एक इन्व्हर्टर समाविष्ट करू आणि असे समजू या की जेव्हा जेव्हा C1 वर सकारात्मक एज येत आहे आणि C2 वर नकारात्मक एज येत आहे तेव्हा दोन्ही एकत्रित होऊ शकतात त्याचप्रकारे क्लॉक वळविला नाही तर हा पहिला देखावा आहे यापैकी काही समान 3 पेक्षा समान असेल परंतु जर क्लॉक अशाच प्रकारे तर मागील गोष्ट क्लॉक अडकलेली नाही परंतु कारण क्लॉक तील स्केव जे आपणास दिसते की C1 डीले होत आहे C1 डीले होत आहे तर आता काय होईल हा D2 जे काही येत आहे C2 एज जे येथे येत आहे त्याचा संपूर्ण t सेटअप टाईम मिळत नाही तो कमी मिळत आहे D2 येथेच स्थिर आहे आणि t सेटअप पेक्षा कमी असणार्या काळासाठी ते स्थिर होत आहे येथे एक त्रुटी परिस्थिती आहे तर अशा परिस्थिती आहेत आणि आपल्याकडे हे मर्यादित प्रकरण आहे आमच्या इन्व्हर्टरला यास डीले होईल तर आम्हाला पूर्ण करण्याची कोणती कंडिशन आहे हे आता जोडले जाईल कारण हे आधी गणित करीत आहे आणि नंतर आपण याची गणना कराल आणि यामुळे डीले होत आहे म्हणून सर्व काही डीले होत आहे म्हणून हे पूर्ण होईपर्यंत आपण हे प्रारंभ करू शकत नाही तर हा इन्व्हर्टर डीले येथे जोडला जाईल तर कल्पना अशी आहे की जर तेथे एक 2 नंतर फ्लिप फ्लॉपआला जर आपण वोर्स्ट परिस्थिती असलेल्या पहिल्याच्या क्लॉक डीले केले तर आपली संपूर्ण डीले आवश्यकता वाढते परंतु जर आपण क्लॉक ला डीले केला तर ते व्यस्त टाईम डीले वजा नकारात्मक वजा होईल म्हणून त्या प्रकरणात क्लॉक साठी आपल्याला अतिरिक्त डीले भरावा लागणार नाही म्हणून हे काही डीले गणना आहेत जे आपण क्लॉक सायकल टायमिंग वास्तविक अनुमान काढण्यासाठी वापरू शकता आणि त्यास एज किंवा ऑप्टिमाइझ करू शकता तर ही काही सोपी गणना आहे आता आपण जे काही पाहिले आहे त्याच्या जास्तीत जास्त क्लॉक च्या फ्रीकेंसीची गणना करण्यासाठी सारांश जेणेकरून सर्व एज हे यासारखे दिसेल मी एक फ्लिप फ्लॉप आहे म्हणून सामान्य दरम्यान एक तर्कशास्त्र नेटवर्क दुसर्या फ्लिप फ्लॉप क्लॉक आहे C1 आणि C2 प्रथम परिदृश्य C2 नंतर C2 चा शोध घेत आहे म्हणजे C2 डीले होत आहे तर आपण दर्शविणारे प्रथम प्रकरण म्हणून आपल्या क्लॉक च्या रुंदीचा कालावधी हा फ्लिप फ्लॉपच्या प्रोपोगांशन डीलेच्या तुलनेत जास्त असावा लॉजिक नेटवर्क सेटअप टाइम वजा या डीले चा जास्तीत जास्त डीले समजा की इन्व्हर्टरच्या डीले नंतर C2 येत आहे म्हणून मी t inv कॉल करीत आहे परंतु जर ते पहा परंतु जर ती दुसरी फेरी असेल तर C1 डीले होत आहे तर C2 येत आहे तर C1 मध्ये येथे एक इन्व्हर्टर आहे मग आपले t w वाढत आहे म्हणजे आपली फ्रीकेंसी कमी होईल तर तुमचे पहिले प्रकरण चांगले आहे तुमची वारंवारिता एजत आहे दुसरी घटना सर्वात वोर्स्ट आहे तुमची फ्रीकेंसी कमी होत आहे तर आपण वापरू शकता असे हे काही निकष आहेत आपण क्लॉक च्या फ्रीकेंसीचे अनुकूलन करण्यासाठी अनुसरण करू शकता आता आणखी एक सोपी छोटी उदाहरण आहे जसे आपल्याकडे थेट कनेक्शन आहे एका फ्लिप फ्लॉपच्या आउटपुटपासून ते दुसर्यापर्यंत ते असे म्हणत आहे की C1 आणि C2 दरम्यान किती स्केव सहन केले जाऊ शकते समजा C2 डीले झाल्यास केस 1 C2 नंतर आला आहे तो आहे त्यामुळे या C2 सारखे काहीतरी t डीले नंतर येत आहे तर आपल्याकडे सेटअप टायमिंग ची आवश्यकता आहे C1 एज मिनिमम सेटअप टाईम आहे आणि यानंतर टाईम धरा आणि समजा D2 या ओळीच्या प्रसंगास डीले होण्यापुर्वीच हा आपला प्रोपोगांशन डीले आहे तर मग काय होते ते हे की या डीले नंतरच्या सर्वात वोर्स्ट परिस्थितीत काय होते हे डीले न करता होते परंतु जर ते डीले होत असेल तर सर्व काही उजवीकडे हलवले जात आहे C2 डीले होत आहे आणखी डीले हे थोडे डीले झाले होते डीले वाढत आहे म्हणून ही एज येथे या एजला स्पर्श करेल हे मर्यादित प्रकरण आहे यापलीकडे एक त्रुटी असेल जर ती आणखी कमी केली गेली तर होल्ड टाइम आवश्यकताचे उल्लंघन केले जाईल आपण या सारखे अट करा जेणेकरून t ff व्या अधिक t पेक्षा मोठे असावे सुरेश एकूण आपले प्रोपोगांशन डीले असावे या पेक्षा कमी असू नये लोकांमध्ये या 2 आणि अर्थातच t sk डीले असावे वजा व्या की तिरपा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे आपण हे तपासू शकता की या 2 चे उल्लंघन झाल्यास आपल्या योग्य ऑपरेशन मध्ये त्रास होईल आणि जर C1 इतर बाबतीत डीले झाला असेल तर आपल्यास अशीच परिस्थिती असेल तर आपण देखील गणना करू शकता म्हणून मी फक्त तुमच्यासाठी जगत आहे C1 डीले होत आहे आणि स्केव गणनेवर कसे परिणाम होतो हे फ्लिप फ्लॉप दरम्यान अतिरिक्त डीले हे शेवटचे उदाहरण समजा त्या मध्ये एक मल्टीप्लेसर आहे तर आपण यासारख्या परिस्थितीचा विचार करूया तिरपा C2 डीले झाला आहे तिरपा मिनिमम डीले टाईम वजा धरून टाईम एकूण t आहे ff वजा t या t आहे आणि आपण t sk डीले समाविष्ट तेव्हा आपल्या D2 की t नंतर बदलेल ff अधिक t त्यानंतर मॅक्सिमम D 2 बदलेल आणि जेव्हा दुसर्या फ्लिप फ्लॉपच्या इनपुटवर येईल तेव्हा C2 चा हा होल्ड टाइम असेल C2 h मिनिमम नंतर डेटा बर्याच टाईम स्थिर असणे आवश्यक आहे तर आपली दुसरी अट अशी असेल तर अनेक टाईम मिनिमम t ff प्लस आणि मल्टीप्लेसर वजा व त्यानंतर वजा होईल अशा सर्किटचे सारांश सांगायचे तर हे आधीच सांगायचे आहे असे 2 प्रश्न आहेत तर आपण ही 2 समीकरणे वापरू शकता आणि एक आपण ही 2 समाधानी आहेत की नाही ते तपासू शकता नाही तर याचा अर्थ असा आहे की तिथे टायमिंग काही उल्लंघन आहे यासह आम्ही या व्याख्यानाच्या शेवटी पोहोचलो आहोत तर आपण पुढील व्याख्यानात क्लॉक करण्याच्या आणखी काही मुद्द्यांबद्दल बोलत आहोत